तर अशाप्रकारे आपण सारांशापर्यंत येऊन पोहोचलो आहोत बरोबर आहे मला इंटीग्रल इक्वेशन्स म्हणायचे आहे आपण विचार करत होतो की आपण त्यांचा वापर फॉरवर्ड प्रॉब्लेम्स साठी करू शकतो पण याने आपल्याला लिनियर अल्जेब्रा ची एक खूप छान परिभाषा दिली ज्याच्या मध्ये मी हा इनव्हर्स प्रॉब्लेम लिहू शकतो आणि या प्रकारामध्ये आपण मुख्य आव्हान असे पाहिले होते की इनव्हर्स प्रॉब्लेम इल पोस्ड होता तर ती माहिती पुरेशी नव्हती ती तिथे नव्हती फिल्ड्स बँड लिमिटेड आहेत असू देत दुसरी समस्या नॉनलिनियारटी होती बरोबर आहे तर हे मला नॉन कॉनव्हेएक्स ऑप्टिमाइझेशन देते तर मला असे म्हणायचे आहे की ही समस्या सोडविली जाऊ शकण्यापासून खूप लांब आहे बरोबर आहे तर तुम्हाला फॅन्सी डेटा एनालीटीक्स आणि ऑप्टिमाइझेशन मशीन लर्निंग ची माहिती आहे जिथे तुम्ही एक चांगलं उत्तर मिळण्यासाठी हे सगळं टाकू शकता आणि हे तुम्हाला दाखवून देतं की फक्त CEM या समस्ये साठी पुरेसं नाही आहे नक्कीच आपल्याला हे लिनियर अल्जेब्रा च्या भाषेमध्ये लिहावं लागलं आपल्याला प्रोग्रामिंग करावं लागलं ते इल पोस्डनेस मार्गातून काढून टाकण्यासाठी आपण वेवलेट डोमेन कडे उदाहरण म्हणून पाहिले जे तुम्हाला सिग्नल प्रोसेसिंग आणि हेवी ड्युटी ऑप्टिमायझेशन मध्ये येतं इथे लागणाऱ्या सर्व पद्धती तुम्हाला माहीत आहेत आणि जेव्हा तुम्ही सिग्नल प्रोसेसिंग करता तेव्हा त्याच्या मध्ये प्रोबबिलिटी सुद्धा येते बरोबर आहे तर मला असं म्हणायचं आहे की दुसऱ्या बऱ्याच साधनांप्रमाणे CEM सीएम हे असे एक साधन आहे जे मिळून या सत्य जगातल्या अभियांत्रिकी समस्या सोडवण्यासाठी गरजेचे असेल बरोबर आहे पूर्वी असं होतं की आपल्याला फक्त एक विषय माहिती असायचा आणि आपण तो एकच विषय वापरत होतो सध्या सर्व काही खूपच इंटरडिसिप्लिनरी बनले आहे बरोबर आहे तर इथे जर तुम्हाला काही जोडायचे असेल तर तुम्ही इथे ML जोडू शकता हा एक ऑप्टिमायझेशन चा भाग आहे विद्यार्थी सर तुम्ही विद्यार्थी इंटिग्रल इक्वेशन्स सोडून दुसरी कोणती पद्धत वापरू शकतो का तुम्ही इंटिग्रल इक्वेशन्स सोडून दुसरी कोणती पद्धत वापरू शकता का तर तुम्ही वापरू शकता लोकांनी FDTD सुद्धा वापरलेले आहे पण मला असं वाटत नाही की या ठिकाणी तुम्हाला इतके सुंदर सूत्रीकरण मिळेल दुसऱ्या पद्धती वापरल्या तर तर जर या पद्धतीमध्ये तुम्ही परत जाल इथे x साठी काहीतरी अंदाज व्यक्त करून मी सुरुवात केली नंतर याचा वापर करून u ची गणना केली बरोबर आहे तर u मिळवणे म्हणजेच फॉरवर्ड प्रॉब्लेम सोडवणे आहे फॉरवर्ड प्रोब्लेम कोणत्याही पद्धतीने सोडवला जाऊ शकतो मी इथे लिहीलेल्या इनव्हर्स प्रॉब्लेम चे सूत्रीकरण मला इंटिग्रल इक्वेशन्स च्या सुत्रीकरणा वरून मिळालेले आहे तर जर तुम्ही असा विचार करत असाल तुम्हाला असे वाटत असेल की गणना करण्यासाठी लागणारा वेळ ही तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर इंटीग्रल इक्वेशन् मध्ये फॉरवर्ड प्रॉब्लेम रन करू नयेत कारण ते खूप जास्त वेळ घेतात तर आता आपण FEM घेऊयात तर तुम्ही FEM इनव्हर्स प्रॉब्लेम फॉरवर्ड प्रॉब्लेम मध्ये अशा प्रकारे करू शकता बरोबर आहे विद्यार्थी आपण इनव्हर्स प्रॉब्लेम कडे पाहत आहोत आत्ता आपण इनव्हर्स प्रॉब्लेम कडे पाहत आहोत विद्यार्थी इमेजिंग रियल टाइम मायक्रोवेव्ह इमेजिंग मी नाही बरं खूप सोप्या प्रकारे मला माहित आहे की जिथे कॉन्स्टंट हा खूप खूप लहान असणार आहे तर जोपर्यंत हे ऍलगोरिदम खूप झटपट काम करेल तुम्ही ते रियल टाइम मध्ये करू शकता पण तुम्हाला माहित आहे जर ही समस्या अशी असेल 37 बरोबर आहे तर ही एक इंटरॅक्टिव प्रोसेस आहे ती रियल टाइम मध्ये काम करू शकणार नाही तर वॉल च्या माध्यमातून इमेजिंग आणि हलनारे टारगेट्स आणि असे अजून सर्वकाही तर तुम्ही जर काही अप्रॉक्सीमेशन ला परवानगी दिली वॉल च्या माध्यमातून शोधाचे उदाहरण घेऊया तुमच्याकडे एक वॉल आहे आणि तिच्या मागे काही वस्तू आहेत असे म्हणूयात की एखादा आतंकवादी किंवा काहीतरी असे जे तुम्हाला पाहायचे आहे आता तिथे तुम्हाला काळजी नाहीये की परमिटीव्हीटी 3 किंवा 3 5 आहे कोणाला काळजी आहे की तिथे एखादी वस्तू आहे किंवा नाही तर जोपर्यंत मला वस्तूचा एक अस्पष्ट आकार मिळत आहे आणि जर मी समस्ये कडून माझ्या अपेक्षा कमी ठेवल्या तर मी आनंदी आहे बरोबर आहे तर समस्या बदलली तरी अचूकतेच्या गरजा शिथिल ठेवू शकतो तर ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला कुतुहल आहे तिथे तुम्हाला अशा प्रकारची तडजोड करावी लागेल जर मला स्तनांच्या कर्करोगाच्या शोधामध्ये रस आहे तर मी एक निरोगी टिशू आणि कर्करोगग्रस्त टिशू यामधला फरक सांगण्यासाठी समर्थ असले पाहिजे आणि ही एक अस्पष्ट गोष्ट नाही बरोबर आहे कारण जर तूम्ही वैद्यांना ही चुकीची माहीती दिलीत तर ते चूकीचा भाग कापुन काढतील बरोबर आहे तर परमिटीव्हीटी अचूक मिळणे ही एक परिणामात्मक समस्या आहे आणि वॉल च्या माध्यमातून इमेजिंग अशा प्रकारची कामे ही गुणात्मक समस्या आहे मला अशा प्रकारची उत्तरे द्या की ती कमी किंवा जास्त प्रकारे ती समस्या सुद्धा आहे तिथे कदाचित तुम्ही रियल टाइम समाधान मिळवु शकता आणि बरेच काही